रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज अँट अ बाऊंड्री II इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज रेफ्लेकटिंग फ्रॉम अ डायइलेक्ट्रिक सरफेस याआधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की जेव्हा एक मेकॅनिकल व्हेव एका स्ट्रिंग वर येते आणि एका मिडीयम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते दुसरा मीडिया हा दुसरी स्ट्रिंग आहे तर मग तेथे एक बाउंड्री असते आणि तेथे रिफ्लेक्शन होईल त्याच प्रकारे आता आपण हे पाहणार आहोत की जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेज एका माध्यमातून दुसऱ्या मध्ये जात असताना एका पृष्ठभागावर जेव्हा पडतात तर तिथे रिफ्लेक्शन होणार आहे आपण सुरुवातीलाच असे गृहीत धरणार आहोत की तेथे एक रिफ्लेक्टेड व्हेव आहे तेथे एक इन्सिडेंट व्हेव आहे आणि एक ट्रान्समिटेड व्हेव आहे असे पाहुयात की एका बाजूला असलेल्या मीडियमची परमिटिव्हिटी ही एपसिलोन 1 आणि दुसऱ्या बाजूची परमिटिव्हिटी ही एपसिलोन 2 आणि ते नॉन मॅग्नेटिक आहे असे समजूया ज्यामुळे जेव्हा व्हेव डाव्या हाताच्या बाजुने येते त्यांची परमियाबिलिटी ही सारखीच म्यू 0 एवढी असणार आहे आपण असे करू यात की e फिल्ड हे लाल ऍरोने निर्देशीत केले आहे आणि कारण की e क्रॉस b ने मला प्रपोगेशन ची डायरेक्शन दिली पाहिजे मी आता तुम्हाला येथे असे दाखवणार आहे की b फिल्ड जे हिरव्या रंगाने दाखवले आहे ती ह्या दिशेत पॉईंट करणार आहे तर मग हे b फिल्ड आणि e फिल्ड त्या मध्ये दाखवले आहे

दुसऱ्या बाजूला जेव्हा ते रिफ्लेक्ट होते समजा मी e ची दिशा आणि इन्कमिंग ची दिशा एकसमान घेतो तर e क्रॉस b ने मला प्रपोगेशन ची डायरेक्शन दिली पाहिजे आणि म्हणूनच रिफ्लेक्टेड b फिल्ड हे दुसऱ्या बाजूला जाणार आहे तर हे b रिफ्लेक्टेड आहे त्यातल्या पहिल्या ला इन्सिडेंट म्हणूयात हे e इन्सिडेंट आणि e रिफ्लेक्टेड त्याच वेळी ट्रान्समिटेड मध्ये तेथे e ट्रान्समिटेड असणार आणि ते इन्सिडेंट व्हेव च्या दिशेने जाणार आहे माझ्याजवळ b इन्सिडेंट b ट्रान्समिटेड हे येथे दाखवल्याप्रमाणे b इन्सिडेंट च्या सारख्या दिशेत असणार आहेत तर मग आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फिल्ड बाउंड्री वरती काय असणार आहेत ते सेट अप करायचे आहे आणि आता आपल्याला बाउंड्री कंडीशन अप्लाय करायच्या आहेत बाउंड्री कंडिशन्स आहेत की e पॅरलल हे दोन्ही बाजूंना सारखेच आहेत हे स्ट्रोक्स थेरम पासून सहजतेने खालील प्रमाणे उद्भवते जर मी या बाउंड्री कडे बघितले आणि येथे एक खूप छोटा लूप तयार केला e फिल्ड हे ह्या बाजूला या अशा बाजूने असणार आहे तर e डॉट dl हे e डॉट d a च्या इंटिग्रेशन कर्ल एवढे असणार आहे कर्ल e हे काही नसून वजा चिन्ह सोबत d b dt it डॉट da आणि हे डाव्या हाताच्या बाजूला असलेले e आहे आता मला डावीकडे वजा er असे लिहू द्या कारण की आपण हा लूप दोन वेगवेगळ्या दिशांनी ट्रॅव्हर्स करत आहोत परंतु आपण जेव्हा लूप संकुचित करतो तेव्हा आपण या लाल रंगवलेल्या भागाची रुंदी ही जवळपास शून्य करतो उजव्या हाताची बाजू शून्य होते आणि म्हणून डाव्या बाजूचे e हे उजव्या बाजूच्या e बरोबर असले पाहिजे तर e पॅरलल हे दोन्ही बाजूंना सारखेच आहे आणि हे मला पहिले इक्वेशन देते जे er I अधिक e r बरोबर आहे e ट्रान्समिटेड असे आहे हे इक्वेशन नंबर एक आहे मी आधीच्या इक्वेशन चा संदर्भ घेतला जे आपण स्ट्रिंग मध्ये डिराईव्ह केले होते जे असे होते की y इन्सिडेंट अधिक y रिफ्लेक्टेड y e हे बरोबर आहे y ट्रान्समीटेड हे त्या सारखेच आहे त्या सारख्याच पद्धतीने b पॅरेलल दोन्ही बाजूला सारखे आहे असे का आहे ते पुन्हा स्ट्रोक्स थेरम पासून उद्भवते कारण की जर मी आता एक लूप घेतला अशा प्रमाणे जो b ला पॅरलल आहे मग माझ्याकडे b डॉट dl या लूप च्या अक्रॉस हे कर्ल b डॉट da जे की म्यू 0 डिस्प्लेसमेंट छेद d t डॉट da कारण की एरिया 0 ला सेकंड आहे हे y शून्य होत आहे आणि डावी बाजू शून्य होते जे पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड च्या तर्का प्रमाणे b हे दोन्ही बाजूंना सारखेच असले पाहिजे E da0EL ER EIERET तर या बाउंड्री वर माझ्याकडे आहे e e ट्रान्समिटेड आणि e रिफ्लेक्टेड आणि माझ्याकडे आहे b इन्सिडेंट b रिफ्लेक्टेड b ट्रान्समिटेड दोन इक्वेशन्स आहेत e इन्सिडेंट अधिक e रिफ्लेक्टेड बरोबर आहे e ट्रान्समिटेड हे माझे इक्वेशन वन आहेत आणि दुसरे इक्वेशन आहे b इन्सिडेंट b रिफ्लेक्टेड दुसऱ्या डायरेक्शन मध्ये b रिफ्लेक्टेड हे बरोबर आहे b ट्रान्समिटेड एवढे ते इक्वेशन दोन आहे पण आता मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी पासून माहित आहे की b इन्सिडेंट हे दुसरे काही नसून e इन्सिडेंट छेद v 1 त्या मिडीयम मध्ये वजा b रिफ्लेक्टेड हे दुसरे काही नसून e रिफ्लेक्टेड छेद v1 त्या मिडीयम मध्ये हे e ट्रान्समिटेड छेद v 2 त्याच्या एवढे असले पाहिजे BI BRBT EIv1 ERv1ETv2 तुम्ही याबद्दल थोडेसे अस्वस्थ होऊ शकता मी हे इक्वेशन मिडीयम मध्ये असलेल्या व्हेव बद्दल केले नाही पण त्यांच्यातले सहसंबंध हे सारखेच आहेत आणि हे आपण मॅक्सवेल इक्वेशन्स लिहून सहजतेने मिळू शकतो ते माध्यम काहीही असले तरी मला आता हे पूर्णत्वाच्या बाजून मध्ये लिहून द्या की जे डायव्हरजन्स ऑफ d बरोबर आहे 0 आणि कोणत्याही चार्ज च्या अभावामध्ये कर्ल e हे वजा db dt च्या एवढेच राहणार आहे कर्ल b हे समान असणार आहे पुन्हा तेथे फ्री करंट नाही जे काही येत आहे ते डिस्प्लेसमेंट करंट हे म्यू 0 म्यू 0 हे समान आहे dD छेद dt आणि डायव्हरजन्स ऑफ b हे शून्याच्या तर हे पुन्हा सहसंबंध हाताळले ते म्हणजे b बरोबर आहे e छेद v आणि हे तत्परतेने v2 e I वजा e r बरोबर आहे v1 e ट्रान्समिटेड सारखे असावे लागणार आहे ही माझी इक्वेशन दोन आहे मला दोन इक्वेशन्स मिळाले आहेत दोन अननोन e ट्रान्समिटेड आणि e रिफ्लेक्टेड आणि मी त्यांच्यासाठी सोडवू शकतो v2EI ERv1ET आता इक्वेशन एक ला v 1 ने गुणाकार करूयात आणि त्यातून इक्वेशन दोन वजा करूयात हे मला v 1 वजा v 2 e इन्सिडेंट अधिक v1 अधिकv 2 e रिफ्लेक्टेड बरोबर आहे शून्य आणि हे देते की e रिफ्लेक्टेड हे बरोबर आहे v2 वजा v1 छेद v 2 अधिक v 1 e इन्सिडेंट या सारखेच सहसंबंध विलोसिटीच्या संदर्भामध्ये दोन मिडीयम च्या मध्ये स्ट्रिंग च्या बाबतीत होते आणि सारखे पणाने e ट्रान्समिटेड हे दुसरी कशाने न दिले जातात e इन्सिडेंट अधिक e रिफ्लेक्टेड जे मला देणार आहे 2 v 2 छेद v 2 अधिक v 1 e इन्सिडेंट ERv2 v1v2v1EI ETEIER2v2v2v1EI तर आपल्याला ह्या मिडीयम मध्ये मिळाले आहे जे एपसिलोन 1 एका बाजूला आणि एपसिलोन 2 दुसऱ्या बाजूला आणि त्यामुळे तेथे काही प्रमाणात रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन असणार आहे त्याचा अर्थ इन्सिडेंट व्हेव ही पूर्णपणे ट्रान्समिट न होता आपल्याला मिळाले आहे e रिफ्लेक्टेड जे v 2 वजा v 1 छेद v2 अधिक v1 e इन्सिडेंट एवढे होते आणि e ट्रान्समिटेड हे 2 v 2 छेद 2 अधिक v 1 e इन्सिडेंट एवढे होते ही दोन सहसंबंध स्ट्रिंग मध्ये असलेल्या व्हेव बाबतच्या सहसंबंध अशी अत्यंत सारखे आहे नोंद घ्या की जर v2 हे v1 पेक्षा लहान आहे तर हे निर्देशीत करते की e r चे चिन्ह e इन्सिडेंट च्या विरुद्ध चिन्ह आहे तिथे डायरेक्शन रिफ्लेक्शन आहे किंवा तिथे पाय फेज चेंज आहे या इक्वेशन्स ला आपण रिफ्रॅक्टिवे इंडेक्स च्या संदर्भातील इक्वेशन्स मध्ये परिभाषित करू आता मला माहित आहे की v हे c n y आहे आणि म्हणून e रिफ्लेक्टेड हे n 1 वजा n2 छेद n 1 अधिक n 2 इन्सिडेंट असणार आहे आणि e ट्रान्समिटेड हे 2 n 1 छेद 1 अधिक n 2 e इन्सिडेंट असे असणार आहे पुन्हा नोंद घ्या की जर n 2 म्हणजेच मिडीयम 2 चा रिफ्रॅक्टिवे इंडेक्स हा मिडीयम 1 पेक्षा जास्त असेल तर रिफ्लेक्टेड व्हेव चा फेज चेंज होतो हे तुम्हाला अकरावी किंवा बारावी वर्गात शिकवले आहे पण आता आपण पहात आहोत की मुळात हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड च्या बाउंड्री कंडिशन पासून आले आहे ERn1 n2n1n2EI ET2n1n1n2EI एनर्जी ट्रान्समिशन बद्दल काय तर ही व्हेव ही येत असलेली व्हेव ट्रान्समिट होईल रिप्लेस होईल माझ्याजवळ इन्सिडेंट मध्ये येत असलेले पॉइंटिंग वेक्टर असले पाहिजे जे एनर्जी च्या समान असले पाहिजे झी ट्रान्समिट झाली आणि जी एनर्जी रिफ्लेक्ट झाली s रिफ्लेक्टेड अधिक s ट्रान्समिटेड इन्सिडेंट 1 जी असणार आहे v 1 गुणिले u एनर्जी डेन्सिटी इन्सिडेंट 1 छेद 2 जे 1 छेद 2 v 1 u रिफ्लेक्टेड अधिक 1 छेद 2 v 2 u ट्रान्समिटेड जे खर्या अर्थाने एनर्जी प्रवाह आहे हे हाफ कॅन्सल होते हे बरोबर असणार आहे v 1 गुणिले एपसिलोन 1 e इन्सिडेंट चा वर्ग आणि ही उजवी बाजू असणार आहे v 1 एपसिलोन 1 गुणिले e रिफ्लेक्टेड चा वर्ग अधिक v 2 एपसिलोन 2 गुणिले e ट्रान्समिटेड चा वर्ग आता आपण बघू यात कि हि खरे आहे का चला तर आपण उजवी बाजू कॅल्क्युलेट करूया उजवी बाजू आहे v 1 एपसिलोन 1 e रिफ्लेक्टेड चा वर्ग अधिक v2 एपसिलोन 2 e ट्रान्समिटेड चा वर्ग जे बरोबर आहे v 1 एपसिलोन 1 गुणिले v 2 वजा v 1 वर्ग छेद v 2 अधिकv 1 चा वर्ग अधिक एपसिलोन 2 v 2 गुणिले 4 v 2 चा वर्ग छेद v 2 अधिक v 1 चा वर्ग गुणिले e I वर्ग आता मला माहित आहे कीv समान आहे 1 छेद वर्गमूळात एपसिलोन म्यू 0 हे लक्षात ठेवा कि म्यू सारखेच आहे आणि त्यामुळे v चा वर्ग एपसिलोन हे दोन्ही मिडीयम साठी 1 छेद म्यू 0 एवढेच आहे SincidentSreflectedStransmitted 12v1uI12v1uR12v2uT v11EI2v11ER2v22ET2 v11ER2v22ET2v11v2 v12v2v122v24v22v2v12EI2v10 आणि म्हणून मी हे संपूर्ण असे लिहू शकतो की v 1 एपसिलोन1 म्हणजेच v 2 वजा v 1 छेद v 2 अधिक v1 पूर्ण चा वर्ग अधिक एपसिलोन 2 v 24 v 2 चा वर्ग छेद v 2 अधिक v 1 पूर्ण चा वर्ग बरोबर आहे 1 छेद म्यू 0 1 छेद v 1 v 2 वजा v 1 छेद 2 अधिक v 1 पूर्ण वर्ग अधिक एपसिलोन 2 v 2 वर्ग 1 छेद म्यू 0 4 v 2 छेद v 2 अधिक v 1 पूर्ण चा वर्ग हे बरोबर असणार आहे 1 छेद म्यू 0 v 1 v 2 पूर्ण वर्ग आणि त्याच्या आत मला असे मिळते की v 2 वजा v 1 पूर्ण चा वर्ग अधिक 4 v 1 v 2 ही संज्ञा दुसरे काही नसून v 1अधिक v 2 पूर्ण चा वर्ग आणि हे संज्ञेसोबत कॅन्सल होतात आणि म्हणून मला असे मिळते की 1 छेद म्यू 0 v 1 या सर्व संख्यांची बेरीज होऊन 1 छेद म्यू 0 v 1 e इन्सिडेंट वर्ग बनते हे दुसरे काही नसून v 1 एपसिलोन 1 e इन्सिडेंट वर्ग च्या बरोबर आहे असे सहज दिसू शकते तर तुम्ही आता बघा आपले अँप्लिटयुडस असे आहेत की ते एनर्जी कंजर्वेशन पूर्ण करतात तर मी तुम्हाला या लेक्चरमध्ये असे दाखवले की बाउंड्री कंडिशन्स यामधून जेव्हा एक इन्सिडेंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव येते तेव्हा ती रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड अशी दोन्ही असते ट्रान्समिटेड आणि रिफ्लेक्टेड इलेक्ट्रिक फिल्ड्स चे गुणोत्तर कॅल्क्युलेट केले गेले आणि तुम्हालाही ही दाखवले की उर्जा अक्षय आहे